आपण या लेक्चरमध्ये आपण बेसिक्स ऑफ इंडस्ट्रियल इंटरनेट सिस्टम याबद्दल चर्चा करू इंडस्ट्रियल इंटरनेट सिस्टम अलीकडच्या काळात इंडस्ट्रियल आय ओ टी सोबत बरेच प्रसिद्ध झाले आहे हे दोन प्रकारचे प्रयत्न साधारणतः सारखेच असतात पण त्यांचे मूळ वेगळे आहे इंडस्ट्रियल इंटरनेटचे मूळ डिजिटल इंडस्ट्रियल कंपनी संबंधित आहे जनरल इलेक्ट्रिक या कंपनीने इंडस्ट्रियल इंटरनेट या टर्मची सुरुवात केली इंडस्ट्रियल इंटरनेट म्हणजे मागील लेक्चर मध्ये पाहिलेले इंडस्ट्रियल आय ओ टी नव्हे परंतु सहसा उद्योगांमधील लोकांद्वारे सामान्यतः यांचा संबंध परस्पर बदलला जातो तर जनरल इलेक्ट्रिकने इतर काही सदस्यांसह आयआयसीची औद्योगिक इंटरनेट कन्सोर्शियमची स्थापना केली हे कन्सोर्टियम भविष्यात या औद्योगिक इंटरनेटचा उपयोग डेव्हलप करण्यास मुख्यत्वे मुख्य भूमिका बजावते आहे इंडस्ट्रियल लेव्हल ला इनोव्हेशन साठी च्या तीन वेव्ह येऊन गेल्या आहे प्रथम वेव्ह म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन दुसरी वेव्ह म्हणजे इंटरनेट रिव्होल्यूशन आणि तिसरी वेव्ह म्हणजे जनरल इलेक्ट्रिक कंपनी च्या कन्सोर्टियम नुसार इंडस्ट्रियल इंटरनेट अशाप्रकारे इंडस्ट्रीमधील रिव्होल्यूशन कडे गेल्या अनेक वर्षांपासून पाहिले जाते इंडस्ट्रीने ते अनुभवले आहे तीन इंडस्ट्रियल इनोव्हेशन पिक्चर स्वरूपात वर स्लाईड मध्ये दाखवले आहे प्रथम वेव्ह म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन दुसरी इंटरनेट रिव्होल्यूशन आणि तिसरी इंडस्ट्रियल इंटरनेट जगात इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन सुमारे तुम्हारे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी साधारणतः 1870 साली सुरू होऊन इसवीसन 1900 पर्यंत सुरू होते अठराव्या शतकाच्या मध्यावर सुरू झालेल्या इंडस्ट्रियल रेवोल्युशन चे दोन टप्पे होते पहिले म्हणजे स्टीम इंजिनचे कमर्शियलायझेशन आणि त्यानंतर स्टीम इंजिनचे मास प्रोडक्शन या वेव्ह मध्ये आयसी इंजिन इंटरनल कंबस्टन इंजिन आणि इलेक्ट्रिसिटी यांचे इंवेंशन झाले सुरवातीच्या काळात आयसी इंजिन मध्ये झालेल्या इंवेंशन मुळे ट्रांसपोर्टेशन सेक्टर मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट झाले वेगवेगळ्या प्रकारचे इंजिन उदाहरणार्थ पेट्रोल इंजिन डिझेल इंजिन हे वेगवेगळ्या प्रकारच्या वेहिकल्स मध्ये वापरण्यात येऊ लागले हेच आयसी इंजिन इंवेंशन बद्दलचे फलित होते इलेक्ट्रिसिटी मुळे देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ऍडव्हान्समेंट झाल्या लोकांमध्ये मशीन्स मशीन्स मध्ये तसेच मशीन आणि लोकांमध्ये नवीन पद्धतीने डिफरंट टाइप्स ऑफ कम्युनिकेशन होऊ लागले या अशा प्रकारच्या डेव्हलपमेंट इलेक्ट्रिसिटी मुळे घडल्या जगात इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन मुळे इकॉनोमी ग्रोथ झाली असली झाले असले सोसायटीचे ग्रोथ झाली असली तरीही काही ड्रॉबॅक होते निगेटिव्ह अस्पेक्ट होते उदाहरणार्थ इंडस्त्रियलायझेशन मुळे सोसायटीतले वेस्ट प्रॉडक्ट देखील वाढले त्याचा एन्व्हायरमेंट वर विपरीत परिणाम होत आला आहे दुसरा निगेटिव्ह म्हणजे वर्कर साठी वर्किंग खराब एन्व्हायरमेंट आणि तिसरे म्हणजे अकार्यक्षमता इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनचे काही ड्रॉबॅक वर्णन केले आहे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन नंतर इंटरनेट रिव्होल्यूशन 1950 च्या दशकात आले आणि पण पन्नास वर्षे पेक्षा जास्त कंटिन्यू राहिले इंटरनेट रिव्होल्यूशनची सुरुवात कम्प्युटरचे नेटवर्किंग करण्याच्या स्पॉन्सर गव्हर्मेंट प्रोजेक्ट ने झाले झाली सुरुवातीच्या काळातले कम्प्युटर्स पोर्टेबल नसून साईजमध्ये खूप मोठे होते तर एका कम्प्युटर वरून दुसर्या कम्प्युटरवर डेटा पाठवणे शक्य आहे ही कन्सेप्ट सिद्ध करण्यासाठी या सरकार पुरस्कृत प्रोजेक्ट ने सक्षम केले आता प्रश्न हा आहे की आपण इंडस्ट्रीमधील प्रोडक्शन वाढविण्यासाठी याचा कसा उपयोग करू शकतो तर मुळात आपण समजून घेतले पाहिजे की इंडस्ट्रीमधील या भिन्न यंत्रणा वेगवेगळ्या कम्प्युटरशी जोडल्या जातील आणि या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून भिन्न मशीनच्या स्थितीवर अधिक कार्यक्षम पद्धतीने नजर ठेवणे शक्य आहे आता कम्प्युटर नेटवर्क ही कन्सेप्ट सिद्ध झाली आहे त्यानंतर वर्ल्ड वाईड वेबचा उदय झाला आता आपण पाहू शकतो की वर्ल्ड वाईड वेब ही एक गोष्ट समाजात लोकप्रिय आहे आणि विशेषतः सर्व इंडस्ट्रीमध्ये बर्याच गोष्टी इंटरनेटचा वर्ल्ड वाईड वेब चा वापर करून शक्य आहेत आता आपल्याला लहान साईज चे कम्प्युटर्स मिळतात त्यांची कॉम्प्युटिंग क्षमता जुन्या कम्प्युटर्स पेक्षा जास्त आहे म्हणजे गेल्या काही वर्षांत कम्प्युटिंग कॅपॅसिटी भरपूर प्रमाणात वाढली आहे कॉम्प्युटर पोर्टेबल झाले आहेत कम्प्युटर पोर्टेबिलिटी मुळे इंटरनेट देखील प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध झाले आहे प्रत्येकाकडे कंप्यूटर इंटरनेट असल्यामुळे कम्प्युटिंग स्वस्त झाले आहे या आणि अशाच कारणामुळे इंटरनेट प्रसिद्ध झाले आहे वर्ल्ड वाईड वेब उदयामुळे भिन्न प्रकारचे इंटरनेट आधारित किंवा वर्ल्ड वाईड वेब आधारित एप्लीकेशन इंडस्ट्रियल सेक्टर साठी तयार करण्यात आले त्याचा उपयोग इंडस्ट्रियल प्रोसेस आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी झाला इंटरनेट आणि कम्प्युटरच्या ऍडव्हान्समेंट मुळे जगभरात कोठेही माहिती पटकन अदलाबदल करणे हे शक्य झाले आहे आधीच्या काळी तसे करणे शक्य नव्हते इंटरनेट मुळे इंडस्ट्री एकमेकांशी एकमेकांशी जोडले गेले आहेत जगाच्या पाठीवर कोठेही असल्या तरी भौगोलिक दृष्ट्या दूर असतील तरी एकमेकांशी बोलू शकतील त्यानंतर इंडस्ट्रियल इंटरनेट रिव्होल्यूशन नवीन आले आणि सध्या जग त्याचा अनुभव घेत आहे इंडस्ट्रियल इंटरनेट रिव्होल्यूशन म्हणजे इंटरनेट आधारित टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्री यांचे इंटिग्रेशन सध्या आपण तिसऱ्या इंडस्ट्रियल इंटरनेट रिव्होल्यूशन वेव्ह त्याचा अनुभव घेत आहे ते अद्याप पिकला पोहोचलेले नाही जनरल इलेक्ट्रिक च्या दृष्टीने इंडस्ट्रियल इंटरनेटची व्याख्या म्हणजे ग्लोबल इंडस्ट्रियल सिस्टम असोसिएशन Association of the global industrial system लो कॉस्ट सेन्सिंग इंटरनेट द्वारा कनेक्टिविटी आणि हाय लेवल कम्प्युटिंग तसेच अॅनालॅटिक्स इंडस्ट्रियल इंटरनेटचे डेव्हलपमेंट आणि ईनकॉर्पोरेशन साठी महत्त्वाचे पिलर्स म्हणजे सेंसिंग इंटरकनेक्टिविटी कॉम्प्युटिंग आणि अॅनालॅटिक्स आपण याबद्दल बोलत आहोत इंडस्ट्रियल इंटरनेटचे तीन महत्त्वाचे एलिमेंट आहेत प्रथम इंटेलिजंट मशीन सध्याच्या काळातले मशीन जुन्या मशीन पेक्षा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर इंटेलिजंट असतात भिन्न प्रकारच्या कम्प्युटिंग एलिमेंट्स मुळे इंटेलिजन्स तयार होतो दुसरा एलिमेंट म्हणजे ऍडव्हान्स अॅनालॅटिक्स तसेच तिसरा एलिमेंट पीपल अॅट वर्क

इंटेलिजन्स मशीन्सची ही तीन एलिमेंट आहेत जी भिन्न डिव्हाइसेस आणि मशीन्स कनेक्ट करण्यात मदत करतात मशीन्स एकाच ठिकाणी नसलेली असू शकतात आणि सेन्सर्स अॅक्ट्युएटर्स आणि इतर भिन्न ऍडव्हान्स आयटी हार्डवेअर सॉफ्टवेअर वापरुन नियंत्रित केली जातात ऍडव्हान्स अॅनालॅटिक्स म्हणजे भिन्न डिव्हायसेस कडून तयार झालेला खूप मोठ्या प्रमाणावर चा डेटा हँडल करणे अशा प्रकारचा डेटा ऍडव्हान्स प्रीडीक्टिव्ह अल्गोरिदमसाठी इनपुट असतो ऍडव्हान्स प्रीडीक्टिव्ह अल्गोरिदम ऍडव्हान्स स्टॅटटिक्स ऍडव्हान्स मशीन लर्निंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यावर आधारित असतात पीपल अॅट वर्क आता हे शक्य आहे प्रत्येकजण एकमेकांशी जोडलेला आहे लोकं कुठे बसले असले तरी स्थानाची पर्वा न करता कुठूनही मशीन मॉनिटरिंग करू शकतात मशीनची कंडिशन मॉनिटरिंग करणे शक्य आहे जेणेकरून इंडस्ट्रीला फ्लेक्झिबल आणि क्वालिटी सर्विसेस देणं शक्य होतं अशा प्रकारे तीन प्रकारचे की एलिमेंट्स आहेत इंटेलिजन्स मशीन्सची भिन्न प्रकारचे मशीन्स वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि ते एकमेकांशी जोडलेले आहेत ऍडव्हान्स सेन्सर आणि अॅक्ट्युएटरचा वापर करून या मशीन्सचे परीक्षण केले जाऊ शकते सर्व काही भिन्न सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर घटकांचा वापर करून कनेक्ट केलेले आहे ऍडव्हान्स अॅनालॅटिक्स वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स आणि सेन्सरमधून तयार होणारा प्रचंड डेटा आकडेवारीचे वेगवेगळे अंदाज लावण्यासाठी ऍडव्हान्स स्टॅटटिक्स ऍडव्हान्स मशीन लर्निंग आणि एआय टेक्निकच्या सहाय्याने प्रीडीक्शन केले जाऊ शकते आणि या प्रीडीक्शननुसार मुळात आता इंटेलिजन्स मशीन्स असणे शक्य आहे मशीन्स ऑटोमेशन केली जात आहेत इंटेलिजन्स मशीन्स आणि ऑटोमेशनच्या युगात ऍडव्हान्स अॅनालॅटिक्स मोठी भूमिका बजावू शकतात पीपल अॅट वर्क आता हे शक्य आहे प्रत्येकजण एकमेकांशी वेब किंवा मोबाईल इंटरफेस या सारख्या कोलाँबटीरेटीव्ह प्लैटफॉर्म द्वारे जोडलेला आहे लोक एकमेकांशी बोलू शकतील आणि ते एकमेकांशी कनेक्ट राहू शकतील आणि जगात ते कोठे आहेत याचा विचार न करता ते एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतात एक डॉक्टर आता त्यांच्या पेशंटशी संवाद साधू शकतो एक कामगार कुठूनही मशीनवर नियंत्रण ठेवू शकतो आणि यामुळे ही सिस्टम अधिक इंटेलिजन्स बनते या टेक्नॉलॉजीचा वापर करून इंडस्ट्रियल इंटरनेट द्वारे विविध मशीन्सची देखभाल आणि ऑपरेट करणे अधिक शक्य आहे एकूणच कामाची जागा सुधारण्यासाठी देखील सिक्युरिटी आणि सर्विसेस गुणवत्ता जी या भिन्न उद्योगांद्वारे ऑफर केली जाते इंडस्ट्रियल इंटरनेटचे एप्लीकेशन्स म्हणजे कमर्शियल एव्हिएशन रेल्वे ट्रांसपोर्टेशन पॉवर प्रोडक्शन ऑइल अँड गॅस सेक्टर आणि हेल्थकेअर सेक्टर इत्यादी इंडस्ट्रियल इंटरनेटचे काही एप्लीकेशन्स वरील प्रमाणे आहेत आपण मशीन्स फॅसिलिटी फ्लीट आणि नेटवर्कबद्दल बोलत आहोत आपण येथे पाहू शकता की हळूहळू जग नियमित इंटेलिजन्स मशीन्स पासून इंटेलिजन्स सिस्टमकडे आणि शेवटी इंटेलिजन्स डिसिजन घेणार्या सिस्टमकडे जात आहोत हळूहळू आपल्यात ट्रान्सफॉर्मेशन होत आहे सर्व साधारणपणे मशीन फॅसिलिटी फ्लीट आणि नेटवर्कबद्दल विचार करता आपण भिन्न लेवलवर ऑप्टिमाइझ होत आहोत आमच्याकडे रिसोर्सेस ऑप्टिमायझेशन फॅसिलिटी ऑप्टिमायझेशन फ्लीट ऑप्टिमायझेशन आणि नेटवर्क ऑप्टिमायझेशन असणार आहेत इंडस्ट्रियल परिस्थिती प्रक्रिया यंत्रणा देखरेख आणि एकूणच या भिन्न उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या लोकांची सुरक्षा स्थिती सुधारण्यासाठी एकूणच इंडस्ट्रियल इंटरनेटच्या वापराचे हे वेगवेगळे फायदे आहेत कमर्शियल एव्हिएशन इंडस्ट्री मध्ये इंडस्ट्रियल इंटरनेटचा फायदा झाला आहे तो म्हणजे एअरलाइन ऑपरेशन्स आणि एसेट मॅनेजमेंट सुधारणा त्यातील एअरलाइन ऑपरेशन्स साठी इंडस्ट्रियल इंटरनेटचा विचार करता ओव्हर ऑल फूएल कंझमक्शन कमी करणे क्रू मेंबर मॅनेज करणे फ्लाईट शेड्युल प्रभावी पद्धतीने करणे डीले मिनिमायझेशन आणि फ्लाईट कॅन्सलेशन इत्यादी गोष्टींसाठी फायदा झाला आहे एसेट मॅनेजमेंट सुधारणा साठी इंडस्ट्रियल इंटरनेटचा विचार करता आता इंजिन व वेगवेगळ्या यंत्रणेचे इतर भाग योग्य प्रकारे राखण्यासाठी वेगवेगळ्या मशीनची वेळेवर दुरुस्ती करणे शक्य झाले आहे इंडस्ट्रियल इंटरनेटच्या आगमनाने आता रियल टाइम अॅनालॅटिक्स आणि प्रीडीक्टिव्ह एप्लीकेशनचे ऍलगोरिदम वापरून रेल्वे ट्रांसपोर्टेशन शक्य आहे यामुळे संपूर्ण देखभाल खर्च कमी करण्यात आणि इंजिनसारख्या मशीनरीचे वेगवेगळे भाग ब्रेकडाऊन होण्यापासून रोखण्यात मदत होईल सॉफ्टवेअरची उपलब्धता ऑपरेटरला संपूर्ण सिस्टमचा रियल टाइम ओव्हर्व्ह्यू देण्यास मदत करते सॉफ्टवेअरच्या मदतीने मशीनची कंडिशन रिअल टाइम मध्ये सतत मॉनिटरिंग करण्यास मदत होते उदाहरणार्थ इंडस्ट्रियल इंटरनेटच्या आगमनाने रेल्वे ऑपरेटर रेल्वेची कंडिशन सतत मॉनिटरिंगआणि मेंटेन करू शकतो जेणेकरून ऑप्टिमाइझ डिसिजन घेण्यास मदत होते रेल्वे शेड्युलिंग ऑप्टिमाइझेशन टेक्निकच्या सहाय्याने शक्य आहे पॉवर सेक्टर मधल्या पॉवर प्रोडक्शन सिस्टीम मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम आणि इशू आहे उदाहरणार्थ ज्या ठिकाणी पावर केबल इन्स्टॉल करण्यात आली आहे आहे त्यातील काही ठिकाणी पावर लाईन ब्रेक झाली आहे पावर लाईन कोणत्या ठिकाणी ब्रेक झाली आहे किंवा इक्विपमेंट कोठे ब्रेकडाऊन झाले आहे हे शोधून काढणे महत्त्वाचे आहे इंडस्ट्रियल इंटरनेटच्या आगमनाने सर्वच गोष्टी इंटरनेटला कनेक्ट झाले आहे त्यामुळे जेथे हे डेटा उपलब्ध आहे तेथे रिअल टाईम डेटा अपडेट मिळणे शक्य झाले आहे इंटरनेट मुळे जगात कोठेही डेटा एक्सेस करणे शक्य झाले आहे डेटा एनालिसिस मुळे भविष्यात येऊ शकणारे प्रॉब्लेम ओळखणे शक्य झाले आहे इंडस्ट्रियल इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे अशा प्रॉब्लेम चे रिपेरिंग कॉस्ट कमी करण्यास मदत होईल ऑईल अँड गॅस सेक्टर मध्ये इंडस्ट्रियल इंटरनेटचा उपयोग फूएल कंझमक्शन कमी करण्यासाठी कॉस्ट कमी करण्यासाठी आणि प्रॉटडक्टिविटी वाढवण्यासाठी होऊ शकतो भिन्न प्रीडीक्टिव्ह अॅनालॅटिक्स तसेच स्टॅटटिक्स मशीन लर्निंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यांच्या मदतीने डिव्हायसेस कडून येणारा डेटा एनालिसिस करता येऊ शकतो आणि अंडरग्राउंड भूमिगत ऑईल अँड गॅस स्टोरेज वर्तनाची समज सुधारण्यात मदत करते हेल्थकेअर डोमेनमध्ये इंडस्ट्रियल इंटरनेट सुरक्षित आणि कार्यक्षम ऑपरेशन्स करण्यास माहितीची उपलब्धता आणि विविध डॉक्टरांची प्रतिष्ठा वेगवेगळ्या औषधांच्या साठ्याची उपलब्धता वेगवेगळ्या हेल्थकेअर मशिनरीची उपलब्धता आणि हेल्थकेअर डायग्नोस्टिक प्लॅटफॉर्मवर रूग्णांना रिअल टाइम मध्ये योग्य डॉक्टरयोग्य सुविधा योग्य हॉस्पिटल निवडण्यात मदत करता येते अशाप्रकारे इंटरनेट इंडस्ट्रियल इंटरनेट रेवोल्युशन हेल्थकेअर डोमेन मध्ये खूप महत्त्वाचे समजले जाते हेल्थकेअर डिवाइस चे कनेक्टिविटी देखील महत्त्वाचे आहे कारण त्यामुळेच डेटा एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉईंटकडे ट्रान्सफर केला जातो हेल्थकेअर डिवाइसमुळे मागे सांगितल्याप्रमाणे डेटा पेशंट कडून किंवा एका पॉईंट कडून दुसऱ्या पॉईंट कडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी मुळे पाठविणे सहज शक्य आहे त्यामुळे पेशंटला कनेक्टेड राहणे शक्य होते कोलाँबटीरेटीव्ह प्लॅटफॉर्मवर इन्फॉर्मशन शेअर करणे शक्य होते

इंडस्ट्रियल इंटरनेटचे असे आणि बरेच काही फायदे आहेत इंडस्ट्रियल इंटरनेट अडोप्शन केल्यामुळे इंधन बचत करणे शक्य आहे प्रत्येक पंधरा वर्षात कमर्शियल एव्हिएशन इंडस्ट्रीचे 30 मिलियन डॉलर सेविंग करणे शक्य आहे गॅस आणि पॉवर सेगमेंट पॉवर प्लांटमुळे 65 अब्ज डॉलर्सहून अधिक बचत होईल आरोग्य सेवा केंद्रातील यंत्रणेच्या अकार्यक्षमतेत 1 टक्के कपात केली तर 63 अब्ज डॉलर्सची बचत होईल जागतिक रेल्वे नेटवर्कद्वारे मालवाहतूक वाहतुकीत 27 अब्ज डॉलर्सची बचत होईल अन्वेषण दरम्यान भांडवली खर्चात एक टक्का घट होईल तेल आणि गॅस उद्योगांच्या विकासामुळे 90 अब्ज डॉलर्सची बचत होईल क्लाऊड बेस्ड सिस्टमचा उदय देखील आपण जे साध्य करू शकलो आहोत त्यात सुधारणा करेल म्हणूनच आत्तापर्यंत आपण पाहिलेली आकडेवारी क्लाउड बेस्ड सिस्टमच्या मदतीने वेगळ्या प्रणाल्यांची जागा घेवून आणखी सुधारण्यास सक्षम आहोत म्हणून क्लाउड आधारित सिस्टम आपल्याला प्रति पे यूझर कन्सेप्टद्वारे कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा सॉफ्टवेअर हार्डवेअर जेव्हा आणि जेथे आवश्यक असेल तेथे कम्प्युटरची सुलभता मिळविण्यास मदत करेल इंडस्ट्रियल इंटरनेटचे एप्लीकेशन्स फायद्यांचा सारांश आहे भिन्न इंडस्ट्रियल डोमेन म्हणजे एव्हिएशन रेल्वे पॉवर ऑइल अँड गॅस आणि हेल्थकेअर सेक्टर इत्यादी वर स्लाईडमध्ये दाखवल्याप्रमाणे इंडस्ट्रियल इंटरनेटचे काही कॅटालिस्टर्स आहे ते इंडस्ट्रियल इंटरनेट अडोप्शन प्रमोट करण्यास मदत करतात उदाहरणार्थ प्रथम म्हणजे एडव्हान्स इक्विपमेंट अॅनालॅटिक्स सेफ्टी प्लॅटफॉर्म बिझनेस प्रोसेस इनोव्हेशन इत्यादी दुसरे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर त्याचप्रमाणे तिसरे म्हणजे सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट या तिघं बद्दल आपण मागच्या लेक्चर मध्ये डिटेल बोललो आहोतच टॅलेंट डेव्हलपमेंट च्या संदर्भात आपण भिन्न प्रकारच्या नेक्स्ट जनरेशन इंजीनियरिंग टेक्निक्स डेटा सायंटिफिक टेक्निक्स यूजर इंटर्फेस टेक्निक्स टॅलेंट मेन पॉवर सुधारण्यासाठी इंटरफेस टेक्निक्सचा वापर करीत आहोत

अशा पद्धतीने सारांश म्हणजे इंडस्ट्रियल इंटरनेटचा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फायदे आणि प्रोमिसेस आहेत इंडस्ट्रियल इंटरनेट जगात खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे त्याचा वापर स्मॉलस्केल इंडस्ट्री पासून मिडीयमस्केल ते लार्जस्केल इंडस्ट्री पर्यंत होत आहे इंडस्ट्रियल इंटरनेट एप्लीकेशन्स यांचा उपयोग भरपूर प्रमाणात आहे इंडस्ट्रीमधील मशीनच्या प्रक्रियेच्या कार्यस्थानाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी या एप्लीकेशन्सद्वारे झेप घ्यावी लागेल महत्त्वाचे म्हणजे या पुढील इनोव्हेशन कॉस्ट कटिंग इंडस्ट्रियल इंटरनेट प्लॅटफॉर्म अडोप्शन करणे या दिशेने होणे अपेक्षित आहे परंतु या पुढील सर्व गोष्टींचा कामगिरी परफॉर्म वर इंडस्ट्रियल इंटरनेटचा अवलंब करण्याद्वारे कार्यक्षमतेत आता सुधारणा होऊ शकते इंडस्ट्रियल इंटरनेट या लेक्चर चे वरील काही रेफरन्सेस आहेत अशाप्रकारे आपण लेक्चर च्या शेवटी पोहोचलो आहोत आपण या लेक्चरमध्ये पाहिले की इंडस्ट्रियल इंटरनेट आणि इंडस्ट्रियल आय ओ टी यात बरेच साम्य आहे इंडस्ट्रीमध्ये ऑटोमेशन इशू आहेत इंडस्ट्रियल इंटरनेट आणि इंडस्ट्रियल आय ओ टी त्यांची स्वतःची वेगळी ओळख आहे ओरिजिन उत्पत्ती देखील वेगळी आहे आणि अशाच प्रकारे ते त्यांच्या स्वत च्या भूमिकेत देखील लोकप्रिय झाले आहेत धन्यवाद